नमस्कार या विशिष्ट मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आणि या मॉड्यूलमध्ये आपण दुसरे प्रकारचे ऑसीलेटर पाहू त्यांना युनि जंक्शन ट्रान्झिस्टर ऑसीलेटर म्हणतात किंवा त्यांना यूजेटी ऑसिलेटर देखील म्हणतात ठीक आहे म्हणून जेव्हा आपण UJT ऑसीलेटर बद्दल बोलतो तेव्हा आपल्याला समजून घ्यावे लागते युनि जंक्शन ट्रान्झिस्टर काय आहेत आणि आम्हाला UJT ऑसीलेटर का वापरावे लागले यापूर्वी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ऑसीलेटर पाहिले आहेत बरोबर जर तुम्हाला आठवत असेल तर आम्ही फेज शिफ्ट वेन ब्रिज LC पासून सुरू होणारे विविध प्रकारचे ऑसीलेटर पाहिले आहेत आणि यालाच LC ला टाकी सर्किट असेही म्हणतात आणि टाकी सर्किटचा वापर करून आम्ही हार्टले बांधले आहे आम्ही कॉल्पिट्स ऑसीलेटर बांधले आहेत मग आम्ही क्रिस्टल ऑसीलेटर पाहिले आहेत तर UJT ऑसीलेटर म्हणून नेमके कसे कार्य करेल ते पाहूया हे समजून घेण्यासाठी की आपल्याला स्लाइड बघावी लागेल आणि आपण पाहू शकतो की डायोडसारखे युनि जंक्शन ट्रान्झिस्टर स्वतंत्र P प्रकार आणि N प्रकार अर्धसंवाहक साहित्यापासून तयार केले जातात तर यूजेटी कसे कार्य करते हे आपल्याला समजून घ्यावे लागेल आणि म्हणूनच त्याचे नाव युनि जंक्शन आहे तर तुम्ही पाहता की युनि जंक्शन ट्रान्झिस्टर स्वतंत्र P आणि N प्रकारच्या सेमीकंडक्टर मटेरियलमधून एकाच PN जंक्शनमधून बनवले जातात ज्याचे मुख्य संचालन N चॅनेलमध्ये आहे डिव्हाइसच्या N चॅनेलमधील डिव्हाइस आपल्याकडे हा P आहे आणि म्हणूनच ते PN जंक्शन बनवते हे एक बनावट आहे आता तुम्हाला माहिती आहे की जर मला डोप करायचा असेल तर मला सांगा की जर माझ्याकडे N प्रकार अर्धसंवाहक असेल आणि मला N प्रकार अर्धसंवाहकात P प्रकारची सामग्री हवी असेल तर प्रक्रियेची पायरी काय आहे आपल्या सर्वांना माहित असले पाहिजे की आपण पाहूया प्रक्रियेची पायरी काय आहे तर मी जे विचारले ते म्हणजे आम्हाला N प्रकारच्या सबस्ट्रेटमध्ये P प्रकारच्या साहित्याची गरज आहे हीच आपल्याला गरज आहे आपण काय करू आम्ही सिलिकॉन घेऊ हे आता प्रत्येकाला माहित असले पाहिजे आपण ऑक्साईड वाढवू हा आमचा ऑक्साईड आहे मग आपण काय करू पुढील पायरी म्हणजे आपल्याला खिडकी उजवीकडे उघडायची होती याचा अर्थ असा की आम्ही कोट फोटोरिस्टिस्ट फिरवू आपल्या सर्वांना हा स्पिन कोट फोटोरिस्टिस्ट माहित आहे तर मला असे फोटोरेस्टिस्ट घालू द्या आता पुढची पायरी काय आहे पुढील पायरी म्हणजे आम्ही ते बनवू हे फोटोरेस्टिस्ट आहे हे SiO2 आहे हे सिलिकॉन आहे हे फोटो लाल आहे हे सिलिकॉन डायऑक्साइड आहे आम्ही LPCVD वापरून सिलिकॉन डायऑक्साइड वाढवू शकतो आता आम्ही स्पिन कोटिंग नंतर स्पिन कोटिंग फोटोरिस्टिस्ट केले आहे आम्हाला माहित आहे मऊ बेक करण्याची वेळ आली आहे आणि आम्हाला आधीच माहित आहे की जेव्हा जेव्हा आम्ही सिलिकॉन वापरतो तेव्हा आम्हाला ते साफ करावे लागते तर 90 डिग्री सेंटीग्रेड हॉट प्लेटवर 1 मिनिट बरोबर नंतर आम्ही मास्क वापरतो आम्ही मास्क लोड करतो तर मी मास्क लोड करतो माझा मास्क कसा दिसेल माझा मास्क असे दिसेल हा एक उज्ज्वल फील्ड मास्क आहे माझा फोटोरिस्टिस्ट पॉझिटिव्ह फोटोरिस्टिस्ट आहे आम्ही ते अनेक वेळा पाहिले आहे तर आता तुम्ही समजू शकले पाहिजे तरीही तुम्ही गोंधळलेले असाल तर तुम्ही मला फोरममध्ये विचारा याबद्दल काळजी करू नका सकारात्मक फोटोरिस्टिस्ट ठीक आहे तर आता आम्ही फोटोकॉरिस्टवर मास्क लोड करत आहोत जे मऊ भाजलेले आहे त्यानंतर आम्ही काय करू तर नंतर तुम्ही यूव्ही सह वेफर उघड कराल बरोबर नंतर जेव्हा तुम्ही यूव्ही सह वेफर उघड कराल कारण ते एक सकारात्मक फोटोरिस्ट आहे काय होईल हे क्षेत्र अखंड असेल तर आम्ही सकारात्मक फोटोरिस्टिस्ट वापरू शकत नाही कारण असे नाही की जर हे क्षेत्र अखंड असेल तर आपण खिडकी तयार करू शकत नाही तर इथे आपण सकारात्मक फोटोरिस्टिस्ट वापरू शकत नाही आपल्याला नकारात्मक फोटोरिस्टिस्ट वापरावे लागेल कारण नकारात्मक फोटोरिस्टिस्टमध्ये जे काही क्षेत्र उघड होत नाही ते सकारात्मक फोटोरिस्टिस्टमध्ये कमकुवत असेल सकारात्मक फोटोरेसिस्ट क्षेत्रामध्ये जो उघड होत नाही तो मजबूत उघड न होणारा नकारात्मक फोटोरिस्टिस्ट क्षेत्र कमकुवत होईल आम्हाला काय हवे आहे की आम्हाला याप्रमाणे SiO2 मध्ये एक विंडो तयार करण्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही P प्रकारची सामग्री डोप करू शकतो जेणेकरून आम्ही या क्षेत्रामध्ये P प्रकार सामग्री योग्यरित्या डोप करू शकतो म्हणून हे प्राप्त करण्यासाठी की आम्हाला या 2 क्षेत्रावरील फोटोरिझिस्टचे संरक्षण करावे लागेल म्हणून आमचे फोटोरेस्टिस्ट या दोन भागात संरक्षित असले पाहिजेत आणि इतर क्षेत्रातील फोटोरिस्टिस्ट आम्हाला काढावे लागेल हे आपण तेव्हा करू शकतो जेव्हा आपण नकारात्मक फोटोरिस्टिस्ट योग्य उज्वल फील्ड मास्कसह वापरू तर यूव्ही एक्सपोजर नंतर आम्ही फोटोरेस्ट विकसित करू आणि फोटोरेस्टिस्ट विकसित केल्यानंतर आम्हाला काय सापडेल आम्हाला असे आढळेल की अतिनील प्रदर्शना नंतर एक उज्ज्वल फील्ड मास्क आणि नकारात्मक फोटोरेस्टिस्ट आम्हाला आढळेल की फोटोरेस्टिस्ट जे उघड होत नाही म्हणून मला ते विकसित करायचे होते बरोबर फोटोरिस्टिस्ट जे उघड झाले नाही ते कमकुवत आणि जे फोटोरिस्टिस्ट विकसित झाले जे उघड नाही होते तर या क्षेत्राच्या खाली असलेले फोटोरिस्टिस्ट ते उघड होणार नाही आणि ते कमकुवत झाले आणि नंतर ते फोटोरिस्टिस्ट डेव्हलपरमध्ये विकसित झाले बरोबर तर आता माझ्याकडे फोटोरिस्टिस्ट आहे जे नकारात्मक SiO2 आहे सिलिकॉन SiO2 त्यानंतर मी काढून घेईन म्हणून फोटोरेस्टिस्ट विकसित झाल्यानंतर मी हार्ड बेक करेन मी हार्ड बेकिंग 120 डिग्री सेंटीग्रेड प्रति मिनिट करीन हे डेटाशीटवर देखील अवलंबून असते डेटा शीटमध्ये कोणत्या प्रकारचा ऑर्डर वापरावा हे आधीच नमूद केलेले आहे मऊ बेक तापमान काय आहे आपल्याला किती वेळ गरम किंवा बेक करावे लागेल त्याच प्रकारे हार्ड बेक केलेले तापमान काय आहे जेव्हा आपण विशिष्ट फोटोरिस्ट वापरतो तेव्हा डेटा शीटमध्ये आपल्याला सर्वकाही करण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो म्हणून आपल्याला डेटा शीट पहावी लागेल म्हणून जेव्हा आपण PR डेव्हलप करतो आणि हार्ड बेक करतो आपल्याला हे विशिष्ट वेफर मिळते जे येथे दर्शविले आहे आता आम्हाला काय करायचे ते वेफर SiO2 etchant मध्ये बुडवावे लागले SiO2 etchant काय आहे आपल्या सर्वांना माहीत आहे SiO2 etchant हे बफर हायड्रोफ्लोरिक एसिड आहे लक्षात ठेवणे खूप सोपे आहे याचा अर्थ जेव्हा मी हे वेफर BHF मध्ये बफर H मध्ये बुडवतो तेव्हा काय होईल माझे SiO2 जे माझ्या फोटोरिस्टद्वारे संरक्षित नाही ते काढले जाईल आम्ही सहजपणे काढू आता मी काय करू मला फोटोरिस्टिस्ट काढावा लागेल म्हणून SiO2 खोदल्यानंतर मी हे वेफर एसीटोन मध्ये बुडवीन कारण एसीटोन PR स्टिपर आहे तर आपल्याला फोटोरिस्टिस्टला उभे राहावे लागेल ठीक आहे तर माझ्याकडे काय आहे माझ्याकडे एक खिडकी आहे बरोबर तुम्ही बघता इथे एक खिडकी आहे आता या खिडकीतून आपण काय करू शकतो आम्ही P प्रकारची सामग्री डोप करू शकतो बरोबर हे N प्रकार सिलिकॉन आहे तर आता आम्ही या सिलिकॉनमध्ये P प्रकारची सामग्री वापरू शकतो SiO2 मास्क म्हणून काम करणार नाही आणि आम्ही डोपंटला या विशिष्ट प्रदेशात प्रवेश करू देणार नाही बरोबर SiO2 मास्क म्हणून काम करेल आणि आम्ही डोपंटला या विशिष्ट सब्सट्रेटमध्ये प्रवेश करू देणार नाही तर आता आपण डिफ्यूजन किंवा आयन इम्प्लांटेशन एकतर डिफ्यूजन किंवा लोह रोपण वापरून डोप करू शकतो आ म्ही काय करू शकतो एकदा P प्रकारची सामग्री पूर्ण झाल्यावर पुढील पायरी काय आहे पुढील पायरी म्हणजे मला पुन्हा करावे लागले जरी मी पुन्हा हा वेफर BHF मध्ये बफर हायड्रोफ्लोरिक एसिडमध्ये ठेवू शकतो आणि मला दिसेल की SiO2 काढला आहे जेव्हा SiO2 काढला जातो तेव्हा आम्हाला वेफर मिळते जे आम्हाला हवे होते बरोबर अशाप्रकारे आपण N प्रकारच्या सामग्रीमध्ये P प्रकार डोपिंग मिळवू शकतो ते असे म्हणत आहेत की ते डायोड युनि जंक्शन ट्रान्झिस्टर सारखे वेगळे P प्रकार आणि N प्रकार अर्धसंवाहक साहित्यापासून बनवले गेले आहे जे युनिट जंक्शन PN जंक्शन नावाचे एकच नाव तयार करते जे डिव्हाइसच्या मुख्य संचालन N प्रकार चॅनेलमध्ये डिव्हाइसला फक्त एका जंक्शनसह तो X फक्त विद्युत नियंत्रित स्विच आहे तर यूजेटी एक नॉन लिनियर एम्पलीफायर आहे तो कमी किमतीचा आहे आणि विनामूल्य चालू असलेल्या ऑसिलेटर सिंक्रोनाइझ किंवा ट्रिगर ऑसिलेटर आणि पल्स जनरेशन सर्किटमध्ये कमी ते मध्यम फ्रिक्वेन्सीमध्ये वापरला जातो हा अनुप्रयोग आता तुम्ही येथे पाहता ते काहीच नाही परंतु ते PN डायोडसारखे दिसते उजवीकडे आणि नंतर येथे B2 मुळे एक रेझिस्टर आहे आणि नंतर B1 मुळे रेझिस्टर आहे जे बरोबर आहे आता व्होल्टेज ओलांडून व्होल्टेज या तर तुमच्याकडे बेस 1 आहे तुमच्याकडे बेस 2 आहे आणि तुमच्याकडे एमिटर आहे उजवा एमिटर काहीही नाही पण तुमचा P N प्रकारात आहे तर तुम्हाला UJT कसे कार्य करते हे समजून घ्यावे लागेल तरच तुम्ही UJT बेस ऑसीलेटर कसे डिझाइन करू शकता हे समजू शकाल आपण जसे पाहिले की ते विनामूल्य रनिंग ऑसिलेटर म्हणून वापरले जाते हे पल्स जनरेशन मध्ये वापरले जाणारे सिंक्रोनाइज्ड किंवा ट्रिगर ऑसिलेटर म्हणून वापरले जाते तर तुम्हाला समजून घेणे खूप महत्वाचे होते तर आपण पाहू ते काम करत आहे तर प्रतिकार R1 आणि R2 हे बायस रेझिस्टर्स आहेत जे असे निवडले गेले आहेत की ते इंटर बेस रेझिस्टन्स RB 1 आणि RB 2 पेक्षा कमी आहेत बरोबर RB1 आणि RB2 येथे निर्माण होणारे प्रतिकार हे प्रतिरोधक आंतर बेस प्रतिकारापेक्षा कमी आहेत प्रतिकार R3 जो येथे आहे आणि कॅपेसिटन्स C1 जो येथे दोलन दराच्या बाजूला आहे R आणि C हे दोलन दर ठरवेल आता जेव्हा व्होल्टेज Vs सुरुवातीला लागू केले जाते जेव्हा आम्ही व्होल्टेज Vs लागू करतो तेव्हा आपण या टर्मिनलवर येथे पहाल युनि जंक्शन ट्रान्झिस्टर बंद आहे आणि कॅपेसिटर C1 पूर्णपणे डिस्चार्ज झाले आहे बरोबर जेव्हा आपण हे व्होल्टेज जंक्शन ट्रान्झिस्टरमध्ये लागू करता तेव्हा ते ऑपरेट करू शकत नाही ते योग्यरित्या ऑपरेट करू शकत नाही आणि ते बंद झाल्यावर काय होईल C1 पूर्णपणे डिस्चार्ज आहे C1 पूर्णपणे डिस्चार्ज होतो परंतु R3 बरोबर रेझिस्टर्सद्वारे घाईघाईने चार्ज होऊ लागतो ही R3 द्वारे घाईघाईने सुरूवात आहे तेथे यूजेटीचे एमिटर कॅपेसिटरशी जोडलेले आहे बरोबर UJT चे एमिटर कॅपेसिटरशी जोडलेले ठेवले जाते जेव्हा चार्जिंग व्होल्टेज Vc ओलांडते कॅपेसिटर डायोड व्होल्टेज ड्रॉपपेक्षा मोठे होते तर हा PN जंक्शन डायोड आहे बरोबर आम्ही बरोबर पाहिले आहे म्हणून जेव्हा या कॅपेसिटर Vc1 मध्ये व्होल्टेज हे डायोड व्होल्टेज ड्रॉपपेक्षा मोठे होते PN जंक्शन सामान्य डायोड म्हणून वागते आणि पुढे UJT ला चालनामध्ये पक्षपाती ट्रिगर करते बरोबर या प्रकरणात जेव्हा तुमचे कॅपेसिटर रेझिस्टर R3 द्वारे चार्जिंग सुरू करेल हे कॅपेसिटर व्होल्टेज मूल्य PN जंक्शन डायोड व्होल्ट ड्रॉपपेक्षा जास्त वाढते त्यानंतर यूजेटी आयोजित करणे सुरू होईल यूजेटी ट्रान्झिस्टर या स्थितीत आहे एमिटर ते B1 प्रतिबाधा कोसळते आणि एमिटर कमी प्रतिबाधा संपृक्ततेच्या अवस्थेत जातो ज्यामध्ये R1 च्या माध्यमातून एमिटर करंट लोड होतो बरोबर तर ते आयोजित करत आहे म्हणूनच ते प्रतिबाधा कोसळते B1 जाईल प्रतिबाधा कोसळते आणि एमिटर कमी प्रतिबाधा अवस्थेत जाते बरोबर ते आयोजित करेल तर R1 चे ओमिक मूल्य खूप कमी असल्याने कॅपेसिटर डिस्चार्ज वेगाने यूजेटीद्वारे वेगाने वाढणारा व्होल्टेज R1 मध्ये दिसतो म्हणून जेव्हा ते कॅपेसिटर चालवत असेल तेव्हा R1 उजवीकडून त्वरीत डिस्चार्ज होईल तो डिस्चार्जचा सर्वात जवळचा भाग आहे कॅपेसिटरसाठी डिस्चार्ज करण्याचा मार्ग बरोबर जर ते चालवत नसेल तर कॅपेसिटर याद्वारे डिस्चार्ज करू शकत नाही परंतु आता तो या भागातून डिस्चार्ज होत आहे आणि नंतर R1 मध्ये रेझिस्टरमध्ये बरोबर येथे मी जर R1 मध्ये व्होल्टेज मोजले तर मला काय सापडेल मला असे वाटते की याचा परिणाम वेगाने वाढणारा स्पाइक होईल आपण वेगाने वाढणारी स्पाइक पहा हे देखील कारण UJT द्वारे ते अधिक वेगाने होते नंतर ते रेझिस्टर R3 द्वारे चार्ज करते बरोबर हा डिस्चार्जिंग वेळ UJT च्या कमी प्रतिकारातून कॅपेसिटर डिस्चार्जच्या चार्जिंग वेळेपेक्षा कमी नाही आता कट ऑफ तर UJT कट ऑफ कट ऑफ काय आहे हा तो प्रदेश आहे जिथे युनि जंक्शन ट्रान्झिस्टरला अजून चालू करण्यासाठी पुरेसा व्होल्टेज मिळत नाही ठीक आहे तुम्ही इथे एमिटर व्होल्टेज विरुद्ध एमिटर करंट आलेख पहा बरोबर आणि तुम्ही पाहू शकता ट्रिगर प्रदेश काय आहे व्होल्टेजचे सर्वोच्च शिखर काय आहे कटऑफ प्रदेश काय आहे आणि मूल्य काय आहे नकारात्मक प्रतिकार क्षेत्र म्हणजे अगदी बिंदूसह जेथे संतृप्ति प्रदेश आहे हे सर्व आपल्याला योग्य समजण्यासाठी आवश्यक आहे तर मागे जा आणि तपशीलवार पहा की यूजेटी आता कसे कार्य करते व्होल्टेज अद्याप ट्रिगरिंग व्होल्टेजवर पोहोचलेले नाही तर हा एक ट्रान्झिस्टर चालू करेल हा एक प्रदेश आहे जिथे युनि जंक्शन क्षेत्राला अद्याप हा कटऑफ प्रदेश प्राप्त होत नाही आपण येथे पाहू शकता नकारात्मक प्रतिकार क्षेत्र तर हा कोणत्या प्रकारचा प्रदेश आहे हा तो प्रदेश आहे जिथे UJT ला अद्याप चालू करण्यासाठी पुरेसा व्होल्टेज प्राप्त होत नाही आणि हे व्होल्टेज ट्रिगरिंग व्होल्टेजपर्यंत पोहोचले नाही जेणेकरून ट्रान्झिस्टर चालू होणार नाही आता नकारात्मक प्रतिकार क्षेत्र हे नकारात्मक प्रतिकार क्षेत्र का आहे याला नकारात्मक प्रतिकार क्षेत्र का म्हणतात आपण नकारात्मक प्रतिकार क्षेत्र पाहता बरोबर कारण जेव्हा आपण व्होल्टेज लागू करता तेव्हा प्रतिकार वाढणे किंवा कमी होणे होय नक्कीच विशिष्ट प्रतिकार मूल्य व्होल्टेज लागू करणे चालू ठेवा काय वळण असेल मला समजते की जर ते विस्तृत असतील तर हे नकारात्मक प्रतिकार आहे कारण ट्रान्झिस्टर ट्रिगरिंग व्होल्टेज V ट्रिगरवर पोहोचला आहे तो आता उजवीकडे चालू आहे ट्रांजिस्टर थोड्या वेळाने चालू केले आहे जर लागू व्होल्टेज अद्याप एमिटर लोडमध्ये वाढले किंवा लीड केले तर ते व्होल्टेज V पीक उचलेल जे ते येथे पोहोचेल बरोबर तर सुरुवातीला ते बंद केले जाते जेव्हा जेव्हा ते या प्रदेशाचा प्रतिकार करते तेव्हा हा प्रदेश व्होल्टेज प्राप्त करतो व्होल्टेज प्राप्त झालेला व्होल्टेज ट्रिगरिंग व्होल्टेजपर्यंत पोहोचला नाही ट्रान्झिस्टर आता ट्रान्झिस्टरवर असेल कारण हे ट्रिगरिंग व्होल्टेज जे येथे आहे हे ट्रिगरिंग व्होल्टेज आता होईल थोड्या वेळाने चालू होईल जर लागू केलेले व्होल्टेज अजूनही वाढते जर मी व्होल्टेज वाढवत राहिलो तर ते व्ही शिखरावर पोहोचेल जे येथे आहे आता जर ते V शिखर हे V शिखरापासून व्हॅली पॉईंटपर्यंत जाईल जे येथे आहे बरोबर लागू व्होल्टेज कमी होते तर प्रवाह वाढते V बरोबर IR जर व्होल्टेज कमी होत राहिला तर प्रवाह कमी होत चालला आहे तोही घसरत राहिला पाहिजे परंतु मला दिसते ते आहे की या विशिष्ट प्रदेशात या विशिष्ट ठिकाणी येथून इथपर्यंत हा विशिष्ट प्रदेश बरोबर मी जे पाहतो ते म्हणजे V शिखर ते व्हॅली पॉईंट लागू व्होल्टेज कमी होतो प्रवाह वाढते याचा अर्थ जसे की प्रतिकार कमी होत आहे तो नकारात्मक प्रतिकार आहे प्रवाह वाढतो परंतु व्होल्टेज कमी होतो म्हणूनच त्याला म्हणतात नकारात्मक प्रतिकार तर नकारात्मक प्रतिकार सोपे का म्हटले जाते जर तुमचे उत्तर सोपे नसेल तर तुम्हाला UJT कसे कार्य करते ते योग्यरित्या समजून घ्यावे लागेल तर ते सोपे होईल जेव्हा मी सहज म्हणतो मी असे गृहीत धरतो की तुम्ही लोकांनी काही गृहपाठ केले आहे आणि तुम्हाला माहित आहे की UJT कसे चालते ही मूलभूत उपकरणे आहेत ज्या तुम्हाला माहित असावीत तर संतृप्ति प्रदेश आपण नकारात्मक प्रतिकार क्षेत्रानंतर पाहू ज्यामध्ये वर्तमानात वाढ झाल्याचे संपृक्तता क्षेत्र येते हा तो प्रदेश आहे जिथे जर एमिटरला लागू केलेले व्होल्टेज अद्याप प्रवाह वाढवते आणि व्होल्टेज वाढते ठीक आहे आता ते पुन्हा वाढू लागेल जे आपण योग्य अपेक्षा करत आहोत तर आता माझ्याकडे UJT ऑसिलेटरसाठी माझी दोलन वारंवारता आहे तर यूजेटी ऑसीलेटर कसे कार्य करेल तर आता आपण जे पाहिले ते असे आहे की ऑसिलेटरच्या बाबतीत आपल्याकडे अनेक प्रकारचे ऑसीलेटर असू शकतात आणि आता ऑसीलेटरचा वापर आम्ही बहुतेक ऑपरेशन अॅम्प्लीफायर वापरताना पाहिला आहे परंतु काही बाबतीत आपण क्रिस्टल देखील पाहिले आहे ऑसीलेटर आम्ही एक UJT ऑसीलेटर देखील पाहिले आहे बरोबर सर्वसाधारणपणे आता आम्हाला एक कल्पना आहे की ऑसीलेटर कसे योग्य कार्य करतील तर पुढील मॉड्यूलमध्ये आपण पाहू आवाज काय आहे कोणत्या प्रकारचे आवाज आहेत आम्ही फक्त पायाला स्पर्श करू आणि आम्ही पुढील पोतकडे जाऊ तर मी पुढील मॉड्यूलमध्ये बघेन तोपर्यंत फक्त यूजेटी ऑसीलेटर कसे कार्य करते ते पहा बरोबर मी तुम्हाला एका उदाहरणात दाखवले आहे आपण पूर्वी शिकत असलेल्या एखाद्या गोष्टीची आठवण करून आपण एखादे उपकरण कसे पटकन बनवू शकता आता तुम्ही लोक MOSFET साठी प्रक्रिया प्रवाह देखील समजून घेऊ शकता बरोबर त्याचप्रमाणे आम्ही N सर्किटची संख्या म्हणू शकतो जर आम्हाला प्रक्रिया प्रवाहाची माहिती असेल तर आम्ही तयार करू शकतो जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन चुकीचे होऊ नका गोंधळून जाऊ नका काळजी करू नका तुमच्याकडे सर्व काही असल्यास मी समीकरणांना उत्तर देईन तर आता पुढच्या वर्गात आवाज कसा आहे आणि आवाज कशा प्रकारचे आहेत ते पाहूया तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या मी पुढच्या वर्गात बघेन नमस्कार